'मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स' या कोर्स च्या आणखी एक मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूल्समध्ये आपण न्यारो बँड फिल्टर्स बद्दल चर्चा केली होती आणि मी असे म्हटले होते की संक्षिप्त ट्रान्समिशन लाइन सारख्या वितरित घटकांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे L आणि C सारख्या ढेकलेल्या घटकांच्या तुलनेत रेझोनेटर जाणणे खरोखर सोपे आहे मग आपण अंतराच्या तंत्राचा वापर करून अशा रेझोनेटर्स च्या डिझाइन मध्ये काही सुधारणा देखील दर्शवली आणि त्यानंतर आपण त्या घटकांचा वापर करून बँड पास आणि स्टॉप फिल्टर्स ची रचना कशी करू शकता यावर चर्चा केली या मॉड्यूलमध्ये मी न्यारो बँड फिल्टर्स च्या दुसर्या प्रकारसह ओळख करून देत आहे ज्याला कॉन्सेंटेंट K आणि M डिराइवडड फिल्टर म्हणतात हे फिल्टर इमिज फिल्टर म्हणून ओळखल्या जाणार्या फिल्टरच्या श्रेणीचे आहेत तर या फिल्टर बद्दल आपण सविस्तर चर्चा करूया या फिल्टर्स विषयी मला सांगायचे आहे की आजकाल असे बरेच फिल्टर तयार केले गेले नाहीत ते इमेज फिल्टर्स म्हणून डिझाइन केले गेले होते परंतु जेव्हा संश्लेषणाच्या पद्धती विकसित झाल्या नव्हत्या तेव्हा जुन्या काळात त्यांचे विशेष स्थान होते तर या पद्धती कशावर अवलंबून आहेत त्यामध्ये कॅसकेड मधील समान घटकांचे एकसारखे विभाग आहेत आणि नियम असा आहे की आपल्याकडे विभागांची संख्या जितकी अधिक असेल तितके फिल्टर ची कार्यक्षमता अधिक चांगली होईल तर या फिल्टर ची मूलभूत युनिट एक युनिट सेल आहे आणि दोन घटक या पेशींचे वैशिष्ट्य दर्शवितात एक ते म्हणजे इमेज इम्पीडैन्स म्हणून ओळखले जाते आणि दुसरे म्हणजे प्रापगैशन कॉन्सेंटेंट म्हणून ओळखले जाते चला या बद्दल चर्चा करू या युनिट सेल्स काय आहेत इमेज फिल्टर्स मधे जसे की मी सांगितले आहे की आपल्याकडे दोन वेगवेगळ्या प्रकारचे इमेज फिल्टर्स असू शकतात एक म्हणजे कोनस्टेंट K म्हणून ओळखला जातो आणि दुसरा M डिराइवड म्हणून ओळखला जातो आता हे कोनस्टेंट K फिल्टर्स काय आहेत ते पाहू यावर या प्रकारच्या फिल्टरवर चर्चा करण्यापूर्वी मला थोडेसे फेरफटका मारु द्या आणि इमेज इम्पीडैन्स ही संकल्पना काय आहे हे स्थापित करण्याचा प्रयत्न करूया समजा आपल्याकडे दोन पोर्ट नेटवर्क आहे ज्याचे ABCD मॅट्रिक्सद्वारे प्रतिनिधित्व केले गेले आहे तर इमेज इम्पीडैन्स त्या प्रति बाधा म्हणून परिभाषित केले आहे जे कोणत्याही पोर्ट शी कनेक्ट केलेले असत समजा मी येथे एक इम्पीडैन्स ZI 1 कनेक्ट केला आहे आणि हा इम्पीडैन्स ZI 2 आहे ZI1 ला पोर्ट 1 मधील इमेज इम्पीडैन्स असल्याचे म्हटले जाते जर पोर्ट 1 मधील इनपुट इम्पीडैन्स ZI 1 असेल आणि ZI2 ला पोर्ट 2 मधील इमेज इम्पीडैन्स असल्याचे म्हटले जाते जर पोर्ट 2 मधील इनपुट इम्पीडैन्स ZI 2 असेल समजा हे असे आहे येथे व्होल्टेज आहे आणि V1 पोर्ट 1 मधील व्होल्टेज आहे आणि V2 पोर्ट 2 मधील व्होल्टेज आहे I1 पोर्ट 1 मधील करन्ट आहे आणि I2 पोर्ट 2 मधील करन्ट आहे तर असे दर्शविले जाऊ शकते की Z1 ABCD Z11Y11 आहे आता ही इमेज इम्पीडैन्स चि संकल्पना आहे आता पुन्हा एकदा त्याच नेटवर्क वर परत या समजा दोन पोर्ट्स त्यांच्या इमेज इम्पीडैन्स मुळे संपुष्टात आले आहेत तर आपण पोर्ट 2 मधील व्होल्टेज पोर्ट 1 मधील व्होल्टेज दरम्यान असा संबंध ठेवू शकतो आता V2V1 किंवा I2I1 हे प्रमाण किती आहे समजा आपण ट्रान्समिशन लाईन समांतर कडे परत जाऊ कारण तेथे समजा V1 आणि V1 V2 आणि V2 आपण पाहिले आहे की V2 V1 e raise to तर हे V2 V1 e raise to च्या समान आहे आता समान तर्क वापरल्यास जर आपल्याला हे V2V1 प्रमाण सापडले आणि ते या e raise to शी समतुल्य असेल आणि तर त्याला म्हणतात हे प्रापगैशन कॉन्सेंटेंट सारखे आहे फक्त एकच फरक आहे येथे हे प्रमाण कोणत्याही लांबीवर अवलंबून नाही परंतु आपण पाहिले की ट्रांसमिशन लाईन साठी गॅमा एल संज्ञा आहे येथे गामा ही संज्ञा देखील आहे आणि हे प्रमाण आहे ऐब्सलूट व्होल्टेज चे आनुषंगिक किंवा प्रतिबिंबितं चे लाटा नाही परंतु तरीही V2V1 देते प्रापगैशन कॉन्सेंटेंट म्हणून म्हटले जाऊ शकते आणि या प्रापगैशन कॉन्सेंटेंट चे मूल्य गॅमा वास्तविक आहे की काल्पनिक आहे यावर अवलंबून असते आणि लहरी चे अटेन्यूएशन केल्या जाईल किंवा पास केली जाईल हे निर्धारित करते तर जर गामा पूर्णपणे काल्पनिक असेल तर कोणतेही नुकसान होणार नाही आणि लहरी पास केल्या जाईल जर गॅमामध्ये काही वास्तविक संज्ञा असतील तर लहरी चे अटेन्यूएशन केल्या जाईल मग त्या विशिष्ट वारंवारते वर लहरी चे अटेन्यूएशन केल्या जाईल म्हणूनच हे मूलभूत तत्त्व आहे प्रापगैशन कॉन्सेंटेंट चे मूल्य काय आहे यावर अवलंबून आपण पास बँड किंवा फिल्टरच्या स्टॉप बँड ची व्याख्या करू शकतो तर यावर आधारित आता आपण कॉन्सेंटेंट K फिल्टर टर्म कडे परत जाऊ या ज्यांचा मी उल्लेख केला आहे पण पूर्ण स्पष्टीकरण दिले नाही कॉन्सेंटेंट K फिल्टरमध्ये एक युनिट सेल असतो जो या प्रमाणे दिलेला आहे आता इमेज इम्पेडन्स हे एक सममित वर्तुळ आहे सर्व पोर्ट्स वर समान असेल ते या प्रमाणे दिले गेले आहेत आणि प्रापगैशन कॉन्सेंटेंट असे देण्यात आला आहे या कोर्सच्या अभ्यासक्रमात नमूद केल्याप्रमाणे या अटींचे डेरवैशन या पुस्तकात पोझर यांनी दिले आहेत जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याद्वारे जाऊ शकता आता समजा जर Z1 omega L असेल आणि Z2 1 omega C असेल तर omega C ही संज्ञा 2LC या नात्याने दिली आहे आणि R0 टर्म squareroot दिली आहे हे J असाव आता चला पुढे जाऊया आपण काय पाहतो ते म्हणजे काही विशिष्ट वारंवारते साठी ओमेगा हे ओमेगा C पेक्षा कमी आहे हा प्रापगैशन कॉन्सेंटेंट असतो हे मैग्निटूड स्क्वेर दिले जाते आणि हे नेहमीच 1 असते कारण जेव्हा ओमेगा हे ओमेगा C पेक्षा कमी असतो गामा पूर्णपणे वास्तविक आहे आणि जर गामा मैग्निटूड स्क्वेर पेक्षा पूर्णपणे वास्तविक असेल तर तो नेहमीच 1 असेल तर दुसर्या शब्दात ओमेगा हे ओमेगा C पेक्षा कमी आहे तेथे अटेन्यूएशन नाही आणि ते फिल्टरच्या पास बँड शी संबंधित आहे ओमेगा हे ओमेगा C पेक्षा मोठे असेल तर त्यासाठी गॅमा वास्तविक आहे आणि म्हणूनच e to the power वास्तविक आहे आणि नेगटिव आहे आणि हे स्टॉप बँड शी संबंधित आहे तर मग जर आपण अल्फा आणि बीटा किंवा गॅमा प्लॉट केला म्हणजेच मी गॅमा चे अल्फा J बीटा ALPHA J BETA म्हणून प्रतिनिधित्व करतो आणि जर मी हे वैयक्तिक अल्फास आणि बीटा प्लॉट केले तर आणि समजा हे ओमेगा C असेल तर बीटा यासारखे असेल आणि अल्फा असे असेल जसे आपण पाहू शकता की पास बँड मध्ये अल्फा 0 आहे अल्फा नेहमीच अटेन्यूएशन चे प्रतिनिधित्व करतो म्हणूनच ओमेगा C पेक्षा कमी ओमेगा साठी पास बँड हा असा आहे येथे बीटा पास बँड वर 0 पाय वरुन वाढते आणि नंतर ओमेगा C पाय येथे राहतो आणि नंतर कॉन्सेंटेंट राहते परंतु या आलेखमधूनच लक्षात घ्या की समस्या ही आहे की एकाच युनिट सेल साठी स्टॉप बँड मध्ये अटेन्यूएशन कमी होते अर्थात जेव्हा आपल्याकडे अशा युनिट सेल मोठ्या संख्येने असतात एकमेकांशी जोडलेले असतात तेव्हा हा अल्फा हा वैशिष्ट्ये याप्रमाणे बदलत जातील आणि असंख्य टप्प्यासाठी आपल्याला एक आयडीईएल फिल्टर मिळेल जे परिपूर्ण स्क्वेअर वेव्ह फॉर्म आहे परंतु इतक्या मोठ्या संख्येने फिल्टर्स शक्य नसल्यामुळे आणि तेथेही स्टॉप बँड मध्ये अटेन्यूएशन मंद गतीव्यतिरिक्त इमेज इम्पीडैन्स स्थिर न येण्याची अडचण देखील आहे आता आपण कल्पना करू शकता या इमेज इम्पीडैन्स आणि प्रापगैशन कॉन्सेंटेंट ट्रांसमिशन लाइन मध्ये आहे आपल्याकडे दोन पॅरामीटर्स आहेत एक Z0 आणि गामा जे कैरिक्टरिस्टिक इम्पीडैन्स परिभाषित करतात या इमेज फिल्टर साठी हा इमेज इम्पीडैन्स आणि हा प्रापगैशन कॉन्सेंटेंट आहे ते युनिट सेल ची पूर्णपणे व्याख्या करतात आणि जुळण्याच्या उद्देशाने आपण पाहिले आहे की इंपॅडेन्स Z0 शी एक ट्रांसमिशन लाइन जोडिली जावी त्याचप्रमाणे युनिट सेल किंवा संपूर्ण इमेज फिल्टर इमेज इम्पीडैन्स शी जोडावे आता जर पहा युनिट सेल साठी इमेज इम्पीडैन्स हे ते आहे जे प्रत्येक युनिट सेल च्या इनपुट आणि आउटपुट साठी पाहिले जावे म्हणून आतापर्यंत ही रचना सममितीय असल्याने इनपुट आणि आउटपुट पोर्ट वर इमेज इम्पीडैन्स हे एकसारखेच असतील जर आपल्याला मोठ्या संख्येने युनिट सेल्स जोडायचे असेल तर हे सहजतेने शक्य आहे कारण इनपुट आणि आउटपुट वर इमेज इम्पीडैन्स हे स्थिर आहे परंतु प्रत्येक आणि प्रत्येक युनिट सेल च्या दरम्यान ही एक समस्या नाही कारण ते त्यांच्याकडे समान इनपुट आणि आउटपुट इमेज इम्पीडैन्स आहेत आणि ते सहजपणे जुळले जाऊ शकतात जर ते बदलले जर वारंवारते सह इमेज इम्पीडैन्स बदलले तर ते सर्व युनिट सेल्स मध्ये बदलू शकतात परंतु येथे असलेल्या युनिट सेल च्या संपूर्ण शृंखलाचे इनपुट आणि ऑऊट्पुट येथे एक समस्या असू शकते कारण आपण सामान्यतः स्थिर रिअल इनपुट आणि आउटपुट इम्पीडैन्स ला प्राधान्य देतो जेथे वारंवारते सह इमेज इम्पीडैन्स बदलत हे काल्पनिक असू शकते हे वास्तविक असू शकते किंवा हे काम्प्लेक्स असू शकते म्हणून म्हणूनच हे कॉन्सेंटेंट K फिल्टर शी संबंधित दोन समस्या आहेत या समस्येवर विजय मिळविण्यासाठी काही प्रमाणात इमेज फिल्टर्स चा दुसरा प्रकार आहे ज्याला M डिराइवड फिल्टर म्हणतात M डिराइवड फिल्टर्स मध्ये तफावत आहेत त्यांची रचना काहीशी अशी आहे तर ही रचना आहे थोडा फरक आहे Z12 च्या ऐवजी आता आपल्याकडे MZ12 आहे आणि Z2 असायचा आता तेथे इन्डक्टर आणि कॅपेसिटर चे प्रत्यक्षात संयोजन आहे आता ही M डिराइवड फिल्टर ची मूलभूत रचना आहे जर आपण या फिल्टरचे अटेन्यूएशन रचत असाल तर पुन्हा डेरवेशन पोझरने पुस्तकात दिली आहे आपल्याला अधिक चांगली कल्पना देण्यासाठी मी अटेन्यूएशन आलेखाचा थेट प्लॉट बनवीत आहे तर जर समजा मी वारंवारते सह अल्फा प्लॉट केले तर मला जे वैशिष्ट्य मिळेल ते यासारखे आहे ओमेगा C ही स्थिर K फिल्टर प्रमाणेच कट ऑफ फ्रीक्वेंसी म्हणून राहते परंतु आता तुम्हाला दिसेल स्टॉप बँड मध्ये अटेन्यूएशन चे प्रमाण बरेच जास्त आहे ओमेगा C पर्यंत अल्फा 0 च्या बरोबरीने आहे परंतु नंतर ओमेगा C पलीकडे अटेन्यूएशन वेगाने वाढते अनंत ओमेगा नावाची वारंवारता असते जिथे अल्फा अनंत आहे आणि हया पलीकडे आपण पाहू शकता की अल्फा चे मूल्य हळूहळू कमी होते तर पुन्हा M डिराइवड फिल्टर ची देखील ही समस्या आहे ओमेगा C आणि अनंत ओमेगा दरम्यान अटेन्यूएशन वेगाने वाढते हया पलीकडे ते वाढत नाही दुसरीकडे कॉन्सेंटेंट K फिल्टर साठी ओमेगा C हया पलीकडे खूप दुर मोठ्या वारंवारता आहे अटेन्यूएशन वेगाने वाढते कारण कॉन्सेंटेंट K फिल्टर साठी अल्फा ची वैशिष्ट्ये अशी आहे तर या उच्च वारंवारते साठी अल्फा चे मूल्य जास्त होते M डिराइवड फिल्टर साठी मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छित आहे ती म्हणजे इमेज इम्पेडन्स ची समस्या चे पूर्णपणे निराकरण होत नाही म्हणून जे सहसा केले जाते ते या M डिराइवड फिल्टर आणि कॉन्सेंटेंट K फिल्टर चे संयोजन बर्याचदा केले जाते आणि जर आपण ते केले तर उदाहरणार्थ असे म्हणा की आपण लाल पेन घेऊ ही वैशिष्ट्ये आहेत समजा ही कॉन्सेंटेंट K फिल्टर ची वैशिष्ट्ये आहे आणि ही M डिराइवड फिल्टर ची वैशिष्ट्ये आहेत नंतर या मिश्रित फिल्टर मध्ये या दरम्यान वैशिष्ट्ये असतील ठिपकेलेले काळे M डिराइवड फिल्टर काढलेल्या कॅस्केडमध्ये कॉन्सेंटेंट K फिल्टर च्या संमिश्र वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच इमेज इम्पीडैन्स ची निरंतरता नसल्याची समस्या सोडवण्यासाठी आपण M डिराइवड फिल्टर च्या समतुल्य पाई मिळवू शकतो जे यासारखे असेल आणि येथे देखील पुनरावृत्ती होईल हे दर्शविले जाऊ शकते की जेव्हा M 0 6 म्हणून निवडले जाते तेव्हा Z1 पाई जे या पाई समतुल्यतेचे इमेज इम्पीडैन्स असते ते जवळपास Z1Z2 असते जे LC या समान असते LC स्क्वेअर रूट असते येथे M च्या या विशिष्ट मूल्यासाठी या इमेज इम्पीडैन्स ची मूल्य काहीसे स्थिर आहे म्हणून थोडक्यात आपण इमेज फिल्टर्स हा फिल्टर चा एक विशिष्ट प्रकार पाहिला आता हा ब्रॉडबँड आहे किंवा न्यारो बँड फिल्टर यावर अवलंबून असत आपण वापरत असलेल्या युनिट सेल्स च्या किती टप्प्या आहेत आपण या इमेज फिल्टर्स साठी न्यारो बँड आणि ब्रॉड बँड फिल्टर्स दरम्यान निश्चितपणे सांगितलेले स्पष्ट वर्गीकरण नक्की केले जाऊ शकत नाही परंतु संकल्पना रुचिकर आहे कारण ती आपल्याकडे ट्रान्समिशन लाईन सारखी आहे जिथे आपल्याकडे मोठ्या संख्येने विभाग असतील तर आपण स्टॉप बँड मध्ये काही विशिष्ट अटेन्यूएशन आणि विशिष्ट कट ऑफ फ्रीक्वेन्सी डिझाइन करू शकतो तथापि आजकाल आपल्याकडे आपला इच्छित फिल्टर प्रतिसाद संश्लेषित करण्यासाठी प्रगत तंत्र आहेत जिथे हे फिल्टर्स इतके सामान्य नाहीत पुढील मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर्स ला संश्लेषित करण्याबद्दल अभ्यास करणार आहोत जसे की आपण ब्रॉडबँड फिल्टर्स बद्दल सांगितले